ब्लॅक बॉडी रेडिएशन III स्पेक्ट्रल एनर्जी डेन्सिटी अँड रेडिएशन प्रेशर इन्साईड ए ब्लॅक बॉडी रेडिएशन मागील दोन व्याख्यानात आम्ही आपल्याला ब्लॅक बॉडीच्या काही मूलभूत व्याख्या दिल्या आहेत आणि जर मला तपमान T वरील रेडिएशनचा अभ्यास करायचा असेल तर त्याला मी गोलाकार कॅव्हिटीने दर्शविले आहे तर मी गोलाकार कॅव्हिटीला तापमान T येथे म्हणेन आता मी स्पेक्टरल डेन्सिटी म्हणजे काय ते परिभाषित करू इच्छित आहे आपण यापूर्वीच पाहिले आहे की कॅव्हिटीत किंवा ब्लॅक बॉडीवर आपण u असे परिभाषित करतो कि जिथे u हि एनर्जी डेन्सिटी होती आणि मागील लेक्चर मध्ये आपल्याला असे निष्कर्ष मिळाले की ब्लॅक बॉडीमधून निघणारी इंटेन्सिटी uc 4 आहे ही ती इंटेन्सिटी बाहेर येत आहे सहसा जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी आठवत असेल तर इंटेन्सिटी uc हि प्लेन वेव्हसाठी दिली गेली असेल या केस मध्ये बाहेर येत असलेली इंटेन्सिटी uc 4 बनते कारण रेडिएशन हे आईसोट्रोपिक आहे ते सर्व दिशांनी येत आहे जसे कि आपण मागील व्याख्यानातल्या डेरीव्हेशनमध्ये पहिले आहे आता स्पेक्टरल डेन्सिटी काय करते ते म्हणजे रेडिएशन बाहेर येत आहे तर मला हे हळू हळू लिहू द्या बाहेर येत असलेल्या रेडिएशनमध्ये सर्व वेव्हलेंग्थ असतात म्हणून त्यात लाल रंग पिवळा रंग निळा रंग अल्ट्रा व्हायलेट इन्फ्रारेड सर्वकाही असेल आणि आणि रेडिएशन जे आपण लिहू शकतो जी रेडिएशन डेन्सिटी किंवा इंटेन्सिटी हि संपूर्ण स्पेक्ट्रमवर पसरली आहे याचा अर्थ असा की जर माझ्याकडे इंटेन्सिटी I असेल तर ती प्रत्येक साठी असलेल्या डेल्टा I चे समेशन असणार आहे मला समजावून सांगू द्या तर जर मी लॅंबडा व्हर्सेस इंटेन्सिटी चे कर्व पहिले तर तिथे 1जवळ काहीतरी इंटेन्सिटी डेल्टा I असणार 2जवळ इतर काहीतरी इंटेन्सिटी I असणार आहे आणि अशाच प्रकारे पुढे तर प्रत्येक इन्टर्वल मध्ये तिथे काहीतरी इंटेन्सिटी असते जी वेगवेगळ्या साठी वेगवेगळी असू शकते राईट तर मला हे लिहू द्या तर जिथे वेव्हलेंग्थ जवळ I हे इंटेन्सिटी चा भाग आहे जसे मी या चित्रात दाखविले आहे ठीक आहे आणि कसे दिसते हे ते असे दिसते आता मी ते मी इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या चित्राद्वारे दाखवतो तर हे रेडिएशनच्या इंटेन्सिटी ची इमेज आहे ठीक आहे तर मला तुम्हाला हे देखील दाखवू द्या ही ती इमेज आहे जी आपण पाहत आहात आणि मी हे ठरवीन की कोणत्या रेडिएशनच्या इंटेन्सिटीसाठी किंवा ज्याला आपण स्पेक्टरल डेन्सिटी ऑफ रेडिएशन म्हणत आहोत ते प्लॉट केले आहे आणी आणि ते निरनिराळ्या तापमानात प्लॉट केले आहे तर उदाहरणार्थ एक कर्व असे दिसते दुसरे कर्व असे दिसते तिसरे कर्व दिसते आणि चौथे कर्व हे बरोबर येथे दिसते वर असलेला कर्व हा वरचा कर्व 7000 K ला आहे मधला कर्व लाल अंदाजे 6000 K आहे हा निळा एक जो 5333 K ला आहे आणि याप्रमाणे पुढे तापमान खाली जाताच कर्व खाली खाली जातो आणि सर्वोच्च पिक खाली आणखीन खाली जात आहे तर येथे आपल्याला काय अर्थ अभिप्रेत आहे कि मी एका विशिष्ट स्पेक्टरल डेन्सिटी साठी जर मी एक विशिष्ट् घेतली आणि या एरिया अंडर द कर्व मोजले तर या लॅम्ब्डाला किंवा असे म्हणूया कि या दुसऱ्या साठी येथे बाहेर हे मला या dमधील एनर्जी कन्टेन्ट देईल तर आता मी या स्पेक्टरल डेन्सिटीची तुमच्यासाठी व्याख्या करू शकतो आपल्यासाठी स्पेक्टरल डेन्सिटी Iहे जसे आहे ते पासूनचे इंटेन्सिटी योगदान Iλ हे आहे तर जर मी या संपूर्ण कर्व वरती इंटीग्रेट केले तर ते मला संपूर्ण इंटेन्सिटी देते अशाच प्रकारे मी एनर्जी च्या स्पेक्टरल डेन्सिटी ची व्याख्या करू शकतो जे आहे u जसे कि λ आणि λ Δया वेव्हलेंग्थ च्या दरम्यान u हि एनर्जी डेन्सिटी आहे लक्षात घ्या याच बरोबरीने मी u ची सुद्धा व्याख्या करू शकतो जी एनर्जी डेन्सिटी हि आणि या फ्रेक्वेन्सी च्या दरम्यान असणार आहे एक अतिशय सामान्य चूक मला uआणि u यांचा सहसंबंध दाखवताना होत असणारी सामान्य चूक दाखवू द्या ती चूक खालीलप्रमाणे आहे सामान्य चूक ही आहेः कारण कि c λ एखाद्याला असे वाटते की uu c जे खरोखर बरोबर नाही आपण काय पहावे ते म्हणजे ह्या कडे पाहण्याची योग्य पद्धत म्हणजे uu जेथे हे ला परस्पर संबधीत आहे कारण किc c2 आणि म्हणूनच आपल्याकडे uc2 u कारण एनर्जी कॉन्टेन्ट सारखेच आहे आणि आता मी काढून टाकू शकतो हे सर्व परिमाण असल्यामुळे मला मिळेल u2uc मी उणे चिन्हाबद्दल काळजी करीत नाही परंतु याबद्दल सावधगिरी बाळगा ही एक सामान्य चूक आहे जी लोक करतात म्हणून मी तुमच्यासाठी आणि सैद्धांतिकदृष्ट्या विश्लेषणासाठी एक स्पेक्टरल डेन्सिटी डिझाइन केली आहे मला आणखी एक गोष्ट लागणार आहे आणि ती मी करेन आणि मग हे लेक्चर संपेल पुढील क्वांटिटी आपल्या विश्लेषणामध्ये आपल्याला आवश्यक आहे ती असणार आहे की कॅव्हिटीच्या आत रेडिएशनमुळे प्रेशर निर्माण होईल आणि या लहान भागावर पडणाऱ्या रेडिएशनमुळे असलेला प्रेशर येथे या सर्व ठिकाणी आणि हे प्रेशरसाठीचे सूत्र असेल आता दबावाला मी जे मोजणे आवश्यक आहे ते आहे फोर्स पर युनिट एरिया जे काही नाही परंतु मोमेंटम ट्रान्सफर पर युनिट टाइम आहे प्रति युनिट एरिया तर आता मला कश्याची गरज असणार आहे ते या एरिया वर पडणाऱ्या मोमेंटम आहे आता प्लेन व्हेव्ज साठी जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांतावरून आठवले तर मोमेंटम p जे मोमेंटम कॉन्टेन्ट पर युनिट व्हॉल्यूम आहे ते u cएवढेच आहे चला तर ते पाहूया तर हे काही नाही परंतु मोमेंटम डेन्सिटी म्हणजेच मोमेंटम प्रति युनिट व्हॉल्यूम प्रति युनिट व्हॉल्यूम आहे आपण हे दिशात्मकरित्या योग्य असल्याचे पाहू शकता कारण u ला 12mv2vचे डायमेन्शन आहे जे mv सारखेच आहे हे परिमाणानुसार योग्य आहे जे प्रति युनिट व्हॉल्यूमवर आहे तर हे मोमेंटम पर युनिट व्हॉल्यूम आहे आता काय होत आहे की या कॅव्हिटी मध्ये येथे एरिया a मध्ये रेडिएशन सार्विकडून येत आहे आणि ते काही मोमेंटम आणत आहे आणि ते मोमेंटम फोर्स अप्लाय करत आहे तर मोमेंटम प्रति युनिट टाइम जे काही मोमेंटम ट्रान्स्फर तेथे असेल मोमेंटम चा एकमेव घटक जो महत्वाचा आहे तो म्हणजे हा लंब आहे जो कोन थिटा येथे आहे तर मला जे मोजण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे किती मोमेंटम आत येत आहे त्याचे कंपोनंन्ट घ्या तर समजा हे p आहे तर pcosθ असायला हवे आहे आणि प्रत्येक बाजूसाठी जेव्हा ते मोमेंटम येते तेथे मोमेंटम बाहेर पडत आहे एकतर रिफ्लेक्शन द्वारे किंवा हा भाग देखील रेडिएट करत आहे जेणेकरून तेथे मोमेंटम कॉंजेर्वेशन च्या पाठीमागे एक बॅक फोर्स आहे तर नेट मोमेंटम हा असणार आहे मी हे मोजणार आहे आणि त्याला 2 ने गुणणार आहे तर मग मी सर्व बाजूंनी येणारे मोमेंटम मोजू शकतो तर जरी या बाजूने मोमेंटम येत असेल तर तेथे मोमेंटम बाहेर जात असणार आहे तर मी आता टोटल मोमेंटम मोजणार आहे आणि त्याला 2 ने गुणल्या नंतर ते मला फोर्स साठीचे उत्तर देईल तर पुनः आपण आधी केल्या प्रमाणे मोजुयात मी या कॅव्हिटीचा विचार करेन आणि या भागात ह्या बाजूने असलेल्या व्हॉल्युम चा विचार करा जेथून मोमेंटम आत येत आहे तर जर मी पुन्हा d मध्ये घेतल्यास ही लांबी r त्या नंतर येणारे मोमेंटम हे असणार आहे acosθ4π r2 जे कि या रस्त्याने येणाऱ्या रेडिएशन ची प्रोबॅबिलिटी आहे तर मोमेंटम ची नेट अमाऊंट हि असणार आहे u c असेल जे या एरिया मध्ये असलेले मोमेंटम चे कन्टेन्ट आहे या व्हॉल्युम मध्ये निळा व्हॉल्यूम जो मी दाखवत आहे आणि तो व्हॉल्युम dr2r आहे आणि दाब मोजण्यासाठी मी ह्याला पुढे कोसाइन ऑफ थिटा ने गुणाकार करीन आणि जसे कि मी आधी सांगितले त्या प्रमाणे तेथे एक 2 गुणक असणार आहे कारण एकतर रिफ्लेक्शन किंवा या भागातून होत असलेले रेडिएशनचे उत्सर्जन तर हे नेट मोमेंटम असणार आहे आता पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्याजवळr आहे tटाइम साठी एकूण लांबी हि c t असणार आहे तर मी लिहू शकतो cosθ हे 0 पासून 1 पर्यंत बदलते हे 0 ते 2 पर्यंत बदलत जाईल त्यामुळे a ला नॉर्मल असलेले t टाइम मधील मोमेंटम ट्रान्सफर हे 2 a4πcTUc2π01θd cosθ च्या बरोबर असणार आहे आणि तेच मोमेंटम ट्रान्सफर आहे तर याला आपण pअसे म्हणूयात चला आता काही संख्या काढून टाकू हे 2 या 2 आणि 4सोबत कॅन्सल होते हे c या c सोबत कॅन्सल होते तर मला मिळते आणि हे इंटिग्रल हे काही नसून परंतु एक तृतीयांश आहे तर मला काय मिळते आहे ते आहे p ut 3 आणि याचा अर्थ p t हे a ला नॉर्मल असतानां प्रति युनिट टाइम मोमेंटम ट्रान्सफर इतके आहे तर हे काहीच नाही परंतु प्रेशर आहे आणि हे u 3 असे येत आहे म्हणून आपण आता काय पाहिले आहे की ब्लॅक बॉडीसाठी ही स्पेक्टरल डेन्सिटी आहे जी उच्च तापमानात अशी असते आणि जशी तापमान पातळी खाली जाते ती अशी होते आणि कॅव्हिटीच्या आत असलेले प्रेशर हे u 3असते ह्याचा उपयोग आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये विश्लेषणासाठी करू